सर्वांना नमस्कार सर्व्हिस मार्केटिंग विथ प्रॅक्टिकल अँप्रोच च्या या सत्रात आपले स्वागत आपण पाठ क्रमांक 25 कडे जावू ज्यामध्ये आपण मागणी आणि क्षमतेचे व्यवस्थापन याचा भाग एक पाहणार आहोत म्हणून आपण येथे क्षमतेचा सर्वोत्कृष्ट आणि कमाल विनियोग क्षमतेबाबतच्या मर्यादा मागणीचे स्वरूप समजून घेणे मागणी आणि क्षमतेच्या समायोजने बाबतची धोरणे आणि मागणीला जुळवून घेऊ शकणारी क्षमतेच्या समायोजना बाबतची रणनीती या बद्दल चर्चा करू आपण या आधीच्या पाठात सेवा सुविधेचे स्थान आणि सेवेच्या इलेक्ट्रॉनिक वितरण व्यवस्थेची गुणवत्ता याबाबत चर्चा केली आहे या पाठात आपण सेवा वितरणाच्या आणखी एका पैलूवर चर्चा करणार आहोत तो पैलू म्हणजे सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या सेवांच्या मागणीला क्षमतेसह जुळवणे कसे गरजेचे आहे तुम्ही हे पाहिले असेल कि रेस्टॉरंट मध्ये दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस खूप मोठी मागणी असते जेंव्हा कि इतर वेळी मात्र तेथे तुलनेने कमी ग्राहक असतात रेस्टॉरंटच्या क्षमतेवर मर्यादा असल्याकारणाने रेस्टॉरंट एका विशिष्ट वेळी मर्यादित संख्येतच ग्राहकांना सेवा देऊ शकते जर धावपळीच्या वेळेत किंवा गर्दीच्या कालावधीत अधिक ग्राहक रेस्टॉरंटमध्ये आले तर त्यांना सेवेची प्रतीक्षा करावी लागेल किंवा त्यांना ते रेस्टॉरंट सोडून इतरत्र त्यांचा व्यवसाय घेऊन जावा लागेल प्रतीक्षा करणे काही ग्राहकाना गैरसोयीचे वाटू शकते दुसरीकडे जर ग्राहकांना रेस्टॉरंटमधील क्षमतेच्या कमतरतेमुळे सोडून जावे लागले तर त्या उपाहारगृहाचा व्यवसाय तोट्यात जातो त्याच वेळी कमी मागणीच्या कालावधीत तेथे कमी प्रमाणात ग्राहक असतात याचा अर्थ असा आहे की क्षुल्लक मागणीच्या कालावधीमध्ये कमी प्रमाणात असलेल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात सेवा कर्मचारी उपलब्ध असतात अश्याप्रकारे सेवा प्रदान करणारा तो व्यवसाय माफक कामामध्ये आपली संसाधने वाया घालवितो सेवेची मागणी आणि क्षमता यांच्यामधील विसंगतीची ही घटना सेवेच्या नाशवंत असण्याच्या तसेच सेवेची निर्मिती आणि उपभोग हे एकाच वेळी असतात या वैशिष्ट्यांमुळे उद्भवते उपरोक्त समस्या टाळण्याकरीता रेस्टॉरंट्स वापरत असलेल्या काही पद्धतींबद्दल तुम्हाला माहिती असेल काही रेस्टॉरंट्स जसे कि मॅकडोनाल्ड कमी मागणीच्या कालावधीमध्ये हैप्पी अवर्स हि योजना राबवितात आणि या दरम्यान मॅकडोनाल्ड आपल्या ग्राहकांना किमतीमध्ये सवलत देते इतर रेस्टॉरंट्स कर्मचाऱ्यांच्या संख्येतील बदल कायम ठेवतात ते अश्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात जे गर्दीच्या वेळी ग्राहकांना सेवा देतात आणि कमी गर्दीमध्ये इतर काम करतात क्षमतेचा इष्टतम आणि कमाल वापर क्षमतेचा इष्टतम आणि कमाल वापर यामध्ये फरक आहे क्षमतेचा इष्टतम वापर हि संकल्पना हे सुनिश्चित करते कि सर्व संसाधने संपूर्ण उत्पादक क्षमतेने इच्छित गुणवत्ता वितरीत करण्यासाठी वापरली जात आहेत तर क्षमतेचा कमाल वापर या संकल्पनेमध्ये संसाधनाच्या अतिरिक्त वापराच्या सहाय्याने गुणवत्तेच्या इच्छित स्तरावर अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी ताण दिला जातो स्वाभाविकपणे सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायाने क्षमतेचा कमाल वापर करण्याऐवजी त्याच्या क्षमतेचा इष्टतम वापर करावा अशी शिफारस केली जाते सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायाने व्यवसायामधील सेवेची वचनबद्ध पातळी सातत्याने प्रदान करण्यासाठी आपल्या मानवी संसाधनांची इष्टतम क्षमता आणि इतर भौतिक सुविधा समजून घेणे आणि त्यांना संहिताबद्ध करणे आवश्यक आहे क्षमतेबाबत च्या मर्यादा अनेक व्यवसायामधील सेवेच्या क्षमतेची निर्धारण प्रक्रिया हि त्या सेवेचा प्रकार वेळ लागणारे श्रम उपकरणे सुविधा किंवा या सर्वांमधील ताळमेळ यांच्या आधारे होते हेच सेवेच्या क्षमते करिताचे निर्धारक घटक देखील असू शकतात उदाहरणार्थ रेस्टॉरंट सेवांसाठी वेळ ही एक मर्यादा आहे व्यायामशाळेकरिता मर्यादित उपकरणे हा एक अडथळा आहे आणि सुविधाची कमतरता हा शाळा किंवा कॉलेजसाठी एक अडथळा आहे मागणीचे प्रारूप समजून घेणे आपण कालबाधित आणि मागणीमधील चढ उतार या बाबतचा तक्ता तयार करून यांची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो हे आपल्याला मागणी आणि क्षमता जुळवण्याच्या दृष्टीने धोरणे आखण्यात मदत करू शकते आपण प्रति तास दैनिक साप्ताहिक मासिक किंवा वार्षिक अश्या कालमर्यादित मागणीचा तक्ता तयार करू शकतो उदाहरणार्थ रेस्टॉरंटमधील मागणीत दैनंदिन चढ उतार असेल तर किरकोळ व्यवसाय करणाऱ्या दुकानास मागणीच्या वार्षिक चढ उतारास सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे रेस्टॉरंटच्या सीटच्या मागणी मधील अनियोजित चढ उतार हे बदललेले वातावरण या सारख्या घटकांमुळे होऊ शकतात त्याच प्रकारे विविध विभागांमुळे मागणी मधील चढ उतार होऊ शकतात उदाहरणार्थ एखाद्या बँकेला त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांकडून अपेक्षित अश्या सेवेच्या मागणीला सामोरे जावे लागू शकते परंतु त्यांच्या वैयक्तिक ग्राहकांकडून होणारी सेवेची मागणी हि मात्र सेवेबाबतची अनपेक्षित मागणी असते क्षमता आणि मागणी जुळविण्याबाबतची धोरणे जेव्हा सेवा व्यवसायांना त्यांच्या क्षमतेबाबतच्या मर्यादा आणि त्यांच्या मागणी मधील होणाऱ्या उतार चढ़ावांचे स्त्रोत आणि त्यांची कालब्धता यांची स्पष्ट समज असते तेव्हा ते त्यांच्या सेवा प्रदान करण्याच्या क्षमता सेवेच्या मागणीशी तंतोतंतपणा जुळवून घेऊ शकतात अश्याप्रकारचे क्षमता आणि मागणी जुळवून घेण्याचे एक उदाहरण या पाठात अगोदर दिले गेले आहे मागणीशी जुळवून घेण्याबाबत दोन सामान्य धोरणे आहेत पहिले धोरण म्हणजे मागणीच्या चढउतारामधील तीव्रता कमी करणे म्हणजे क्षमतेशी जुळवून घेण्याकरिता मॅकडोनाल्ड्स हैप्पी अवर्स या कार्यक्रमाच्या अंतर्गत ऐन गर्दीच्या वेळी असणारा मागणीतील काही हिस्सा कमी गर्दीच्या कालावधीमध्ये स्थलांतरित करतात दुसरी रणनीती म्हणजे सार्वधिक मागणीच्या कालावधीमध्ये अधिकच्या क्षमतेने जुळवून घेणे या अगोदर उदाहरण दिल्याप्रमाणे बहु कुशल कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे जे जास्त मागणीच्या वेळी ग्राहकांना सेवा देऊ शकतात आणि अल्प मागणीच्या कालावधीत इतर काम करू शकतात वरील दोन सामान्य धोरणांच्या संबंधित वापरल्या जाऊ शकणाऱ्या विविध पद्धतीबाबत पुढील विभागांमध्ये चर्चा केली आहे क्षमता आणि मागणी जुळविण्यासाठीची धोरणे म्हणून येथे आपण पाहतो की मागणी खूप जास्त आहे किंवा मागणी खूपच कमी आहे आणि म्हणून आपल्याला मागणी डावीकडून उजवीकडे हलवावी लागेल अश्याप्रकारे येथे ते सेवा वितरण करण्याचा कालावधी आणि स्थान यामध्ये बदल करतात या अश्या काही रणनीती आहेत ज्यांचा वापर मागणी जास्त असताना केला जाऊ शकतो जसे की व्यवसायातील व्यस्त कालावधीबाबत ग्राहकांशी संवाद देखील साधला जाऊ शकतो कमी मागणीच्या कालावधीदरम्यान आलेल्या मागणीस प्रोत्साहनपर बक्षीस देणे प्राधान्यक्रम ठरवून अधिक गरज असलेल्या ग्राहकांची काळजी प्रथम घेणे आणि सवलती शिवाय सेवेची किंमत आकारणे जेव्हा मागणी खूप कमी असते तेव्हा सर्वाधिक मागणीची वेळ आणि कमी मागणीची वेळ वापरल्यावर मिळणाऱ्या फायद्यांची जाहिरात करा स्थानिक बाजारपेठेच्या मार्फत व्यवसायाला उत्तेजन द्या सुविधा कशी वापरली जाते सेवा प्रदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि किंमत निश्चितीमध्ये वैविध्य आणणे देखील गरजेचं आहे जेव्हा क्षमतेच्या तुलनेत मागणी खूप जास्त असते तेव्हा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि खाली चर्चा केल्याप्रमाणे जास्त मागणी काळात मागणी कमी करण्यासाठी विविध योजना वापरल्या जाऊ शकतात ग्राहकांशी संवाद साधा खूप जास्त मागणीच्या कालावधी मध्ये ग्राहकांना त्यांच्या मागणी मधील बदल करण्याचा प्रस्ताव मांडणे म्हणजेच त्यांना सर्वोच मागणीच्या कालावधी बाबत माहिती देणे कमी मागणीच्या कालावधीत ग्राहकांना सेवा सुविधेला भेट देण्याची विनंती केली जाऊ शकते सेवा वितरणा ची वेळ आणि स्थान याची पुनर्रचना करणे ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कामाचा कालावधी वाढविणे हि देखील मागणीच्या बदलाकरीताची एक पद्धत असू शकते शिवाय सुपरमार्केट किंवा हायपरमार्केट मध्ये बँका आणि थिएटर सारख्या सुविधा पुरविणे हे देखील या सुविधांची मागणी सुरळीत करण्यासाठी मदत करू शकते अल्प मागणीच्या काळात प्रोत्साहनपर बक्षिसांचा प्रस्ताव ठेवणे हंगामाच्या आरंभीच्या काळात तसेच अखेरच्या काळात प्रोत्साहनपर बक्षिसांचा प्रस्ताव दिला जाऊ शकते प्राधान्यक्रम निश्चित करा सेवा प्रदाते अल्प मागणीच्या कालावधी दरम्यान इतर ग्राहकांना त्यांच्या बारीची वाट पाहायला लावून सेवेचा प्राधान्यक्रम निश्चित करत सर्वात जास्त फायदा देणाऱ्या गरजू ग्राहकांना प्राधान्यक्रमाने सेवा वितरित करू शकतात संपूर्ण किंमत वसूल करावी ज्या ग्राहकांना जास्त मागणीच्या कालावधी दरम्यान सेवेची गरज आहे अश्या ग्राहकांकडून सेवा प्रदात्यानी सेवेची संपूर्ण किंमत वसूल करावी जेव्हा सेवा प्रदात्याच्या क्षमतेच्या तुलनेत मागणी खूप कमी असते तेव्हा चर्चा केल्यानुसार विविध रणनीतीच्या आधारे मागणी वाढविता येते सध्याच्या बाजार विभागांमधून व्यवसायाला उत्तेजन द्या पर्यटनाची सेवा पुरविणारे विक्रेते अल्प मागणीच्या कालावधी मध्ये मागणी वाढवण्यासाठी त्यांच्या सेवांची जाहिरात करू शकतात सेवेच्या पर्यायी वापरासाठी सुविधा पुरवा सेवा प्रदाते अल्प मागणीच्या कालावधीमध्ये आपल्या सेवेच्या पर्यायी वापराची सुविधा देऊ शकतात उदाहरणार्थ अल्प मागणीच्या कालावधी दरम्यान चित्रपटगृहे व्यावसायिक अधिवेशन करीता त्यांच्या सुविधा भाड्याने देऊ शकतात सेवा प्रदान करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करा सेवा प्रदाते जास्त मागणीच्या कालावधी दरम्यान सेवा पुरविण्याच्या पद्धतीमध्ये बदल करू शकतात जेव्हा चित्रपटगृहे खचाखच भरलेली असतात तेव्हा चित्रपट सुरू होईल या भीतीने लोक चित्रपटगृहातील खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडत नाहीत ग्राहक लांब रांगामुळे खाद्य पदार्थाची मागणी कमी करतात अशा परिस्थितीत थिएटरमध्ये खाण्यायोग्य वस्तूंची व्यवस्था करता येवू शकते आणि त्यांची मागणी वाढविता येते किंमतीमध्ये फरक करा सेवा पुरवठादार त्यांच्या सेवांची मागणी अल्प असेल तर कमी किंमतीत सेवा प्रदान करत अल्प मागणीची भरपाई करतात आणि जास्त मागणीच्या काळात उच्च किंमतीत त्यांची सेवा देवून मागणी कमी करण्याचा प्रयत्न करतात आता मागणीशी जुळवून घेण्यासाठी क्षमता समायोजित करण्याच्या धोरणांकडे येऊ सेवा व्यवसायात कधी मागणी खूप जास्त असते आणि कधी मागणी खूप कमी असते म्हणून अश्यावेळी जर मागणी खूप जास्त असते तर आपण अर्धवेळ कर्मचारी नियुक्त करतो तात्पुरता कामाचा वेळकर्मचारी सुविधा आणि उपकरणे यांच्या कार्यक्षमता ताणतो कर्मचाऱ्यांना एकाहून अधिक कामाचे प्रशिक्षण देतो अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करतो कर्मचाऱ्यांना अधिकचा वेळ काम करण्याची विनंती करतो व्यवसायातील काही प्रक्रिया करीता उप करार किंवा बाहेरील सेवांचे अनुग्रह करतो सुविधा आणि उपकरणे किरायाने देतो किंवा सहभागुन घेतो आणि जेव्हा मागणी खूपच कमी असते तेव्हा व्यवसायातील रखरखाव आणि नूतनीकरणाचे काम करा कमी मागणीच्या कालावधीत वेळखाऊ कामाचे नियोजन करा सुट्ट्यांचे वेळापत्रक तयार करा कर्मचारी प्रशिक्षण सुनिश्चित करा सुविधा आणि उपकरणे सुधारित करा किंवा बदला आणि अश्याप्रकारे कमी मागणीच्या कालावधीचा फायदा घ्या सुविधा कश्या वापरल्या जातात सेवा कश्या प्रस्तावित केले जातात आणि किंमत निश्चिती यामध्ये फरक करून पहा सेवेची क्षमता मागणीशी जुळण्यासाठी तात्पुरती समायोजित केली जाऊ शकते जेव्हा क्षमतेच्या तुलनेत मागणी खूप जास्त असते तेंव्हा चर्चा केल्याप्रमाणे क्षमता तात्पुरती ताणली जाऊ शकते तथापि हे लक्षात ठेवले पाहिजे की क्षमता ताणताना सेवेची गुणवत्ता स्वीकार्य मर्यादेत राहणे गरजेचे आहे तात्पुरता कामाचा वेळ वाढवा कर नियोजनाच्या कालावधी दरम्यान अकाउंटंट आपली सेवा तात्पुरत्या वेळेकरीता वाढवून देतो व त्या काळात वाढलेल्या आपल्या सेवेच्या मागणीस समायोजित करतो तात्पुरते कार्यश्रम वाढवा ग्राहकांना प्रत्यक्षात सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचार्यांना कमी गर्दीच्या तुलनेत जास्त गर्दीच्या वेळी अधिक ग्राहकांची सेवा करण्यास सांगितले जाते तथापि या कर्मचाऱ्यांना पुरेसा नाश्ता पुरवणे आवश्यक आहे जेणेकरून सतत श्रमाचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये सुविधा तात्पुरत्या ताणल्या जातात गर्दीच्या कालावधीमध्ये उपहार गृहामध्ये ग्राहकांना सेवा पुरविताना खुर्च्या आणि टेबल तात्पुरते वाढवता येतात जेणेकरून गर्दीच्या कालावधीत अधिक ग्राहकांना सेवा मिळेल तात्पुरते उपकरणे देखील ताण देऊन वापरली जातात कॉम्प्युटर टूर बसेस इत्यादी तात्पुरते वाढवून जास्तीच्या मागणीस हाताळले जाते जेव्हा सेवांची मागणी खूप कमी असते तेव्हा सेवा प्रदात्याची क्षमता कमी केली जाऊ शकते हे करण्यासाठीच्या धोरणाची चर्चा खाली केलेली आहे अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करा अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या जेणेकरून ते गर्दीच्या वेळी कामावर येतील आणि कमी गर्दीच्यावेळी काम सोडून जातील इतर कामाचे प्रशिक्षण द्या अनेक कौशल्य प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना इतर कामाचे प्रशिक्षण द्या जेणेकरून गर्दीच्या वेळी ते आपल्या कामावरून ते सेवा प्रदान करण्याकरिता स्थलांतरित होतात आणि सामान्य काळात स्वतःच्या कामावर परत जातात व्यवसाय बाहेरून सेवा अनुग्रहित करा जेंव्हा क्षमतेपेक्षा मागणी जास्त असते तेंव्हा कंपनी कर्मचारी व्यवसायाबाहेरून सेवा अनुग्रहित करतात उपकरणे भाड्याने किंवा सामुदायिक रीतीने वापरा चर्च आठवडाभर आपल्या सुविधा प्राथमिक शाळे सोबत सामुदायिक रीत्या वापरून आठवड्याच्या शेवटी ते प्रार्थनेकरीता वापरू शकते अल्प मागणीच्या काळात कामबंद ठेवून सेवा प्रदाते दुरुस्ती रखरखाव आणि नूतनीकरणाचे वेळापत्रक ठरवू शकतात उदाहरणार्थ सुट्टीच्या दरम्यान महाविद्यालय त्यांच्याकडील फर्निचर दुरुस्त करू शकतात सुविधा आणि उपकरणे सुधारित किंवा स्थलांतरित करा जास्त मागणीच्या कालावधीमध्ये हॉटेल्स तात्पुरत्या विभाजनाचा वापर करून एका खोलीमध्ये दोन खोल्या तयार करू शकतात मागणीनुसार क्षमता समायोजित करण्यासाठी विमानातील विविध वर्गातील आसनांची संख्या बदलण्यासाठी विमानाच्या जागांची पुनर्रचना केली जाऊ शकते तर आपण पुढील पाठ 26 मध्ये मागणी आणि क्षमतेचे व्यवस्थापन भाग 2 यावर चर्चा करणार आहोत मला आशा आहे की तुम्हाला हे सत्र आवडेल मला आशा आहे की हे सत्र आपल्याला मदत करत आहे धन्यवाद